नमस्कार आता आपण सेवा विपणन या अभ्यासक्रमाचा 16 वा धडा पाहूया तर आपण सेवा उत्पादन पाहूया आपण उत्पादन सेवांचे फुल पाहूया आणि सेवांच्या संकल्पना विकसित करण्याच्या बाबतीत माहिती घेऊया 1992 मध्ये प्राध्यापक क्रिस्टोफर एच लव्हलॉक यांनी सेवेच्या फुलांविषयी लिहिले आहे जे या आकृतीमध्ये चित्रित केले आहे ज्यावर नंतर चर्चा केली जाईल मुख्य सेवा ही सेवेच्या परिणामाशी संबंधित असते ज्यामध्ये ग्राहक किंवा त्याच्या मालमत्तेचेच्या परिवर्तनाचा समावेश आहे ज्यासाठी ग्राहक प्रथम ठिकाणावरून सेवा खरेदी करतो आकृतीमध्ये दाखवलेल्या आठ पूरक सेवांना आराखड्यात दाखवलेल्या सुविधा सेवांमध्ये आणखी विभागले जाऊ शकते आणि पुढे सुविधा सेवा आणि वर्धित सेवांमध्ये विभागले जाऊ शकते माहिती प्रदान करणे ऑर्डर घेणे बिलिंग करणे आणि पेमेंट प्राप्त करणे हे मुख्य सेवेचे वितरण सुलभ करते आणि या सुविधा या घटकांचा वापर करूनच दिल्या जातात सल्ला पाहुणचार सुरक्षितता आणि व्यवस्थापन अपवाद हे सेवेंचा वापर वाढवत आहेत या सेवा सेवेंच्या संकल्पनेनुसार आणि सेवा मिश्रणाच्या सुसंगतीच्या आधारे व ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार वेगवेगळ्या स्तरांवर प्रदान केल्या जाऊ शकतात सल्ला देण्यामध्ये सल्ला देणे ग्राहकांना प्रशिक्षण देणे आणि समुपदेशन देणे यांचा समावेश आहे आणि सेवांशी संबंधित उत्पदनामध्ये पाहुणचार वर्धन सेवांशी संबंधित सेवांचा समावेश आहे जे ग्राहकांना आराम देण्यासाठी बनविले आहेत यात वाहतूक सुविधा सुरक्षा देणे ग्राहकांचे अभिवादन करणे पिण्याचे पाणी देणे अन्न आणि पेये देणे शौचालय आणि वॉशरूमची तरतूद प्रतीक्षा क्षेत्रांची सोय आणि बसण्याची सोय मासिके आणि वर्तमानपत्रे मनोरंजन आणि हवामान संरक्षण यांचा समावेश आहे सुरक्षिततेमध्ये ग्राहकांच्या मालमत्तेची काळजी घेणे जसे की पाळीव प्राण्यांची काळजी घेणे सुरक्षित कार पार्किंगची सुविधा देणे किरकोळ दुकानात सामान ठेवणे इत्यादी सुविधांचा समावेश आहे व्यवस्थापकीय अपवादांमध्ये तक्रारींची हाताळणी करणे आणि विशेष विनंत्या स्वीकारणे जसे की एखादया विशिष्ट वेळेमध्येच ग्राहकांना सेवा पुरविणे अपघात हाताळने किंवा सूचना आणि प्रशंसा हाताळणे यासारख्या सुविधांचा समावेश होतो तर हे आपण बोलत असलेल्या फ्लॉवर ऑफ सर्विस आहेत ज्यामध्ये आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे माहिती देणे सल्ला देणे ऑर्डर घेणे पाहुणचार करणे सुरक्षितता प्रदान करणे अपवाद बिलिंग पेमेंट या घटकांचा समावेश आहे फिट्झसिमन्स आणि फिट्झसिमन्स यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सेवेला नवीन सेवा विकास संस्मरणीय अनुभव निर्माण करणारी सेवा New Service Development Creating Memorable Experiences असे परिभाषित केले आहे त्यानुसार कंपनी काय करते आणि त्याचे ग्राहक सेवेकडून काय अपेक्षा करतात सेवेला असे परिभाषित केले जाते सेवा संकल्पनेमध्ये खालीलप्रमाणे 4 गुण आहेत प्रथम घटक म्हणजे मूल्य आहे की ग्राहक सेवेसाठी किती मूल्य देण्यास तयार आहेत दुसरे घटक म्हणजे सेवेचे एकंदरीत आकार तिसरे घटक म्हणजे ती सेवा कशी तयार केली जाते आणि व ती सेवा कशी चालवली जाते ग्राहकांनी अनुभवललेले अनुभव हे चौथे घटक आहे परिणाम सेवेद्वारे ग्राहकाला आणि सेवा पुरवणाऱ्या संस्थेला भेटलेले गृहीत लाभ म्हणजे परिणाम होय पुस्तकात दिलेल्या दोन विमान कंपन्यांच्या सेवा संकल्पनांचे उदाहरण पुढील स्लाइडमध्ये लिहिले आहे तर येथे आपण 2 विमान कंपन्यांच्या सेवा संकल्पना पाहणार आहोत या सेवा संकल्पना मूल्य स्वरूप व कार्य अनुभव आणि परिणाम या स्वरूपात बघणार आहोत तर आपण ब्रिटिश एअरवेज आणि इझी जेट अशा दोन कंपन्यांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत तर ब्रिटीश एअरवेजची किंमत म्हणजे त्याची जागतिक व्याप्ती तसेच उच्च किंमतीमध्ये ग्राहकांना पुरविल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या सुविधा आहेत इझी जेटची किंमत म्हणजे त्याची राष्ट्रीय व्याप्तीतसेच काही निवडक मार्गांवर त्याची कमी किंमतीत पुरवली जाणारी सुविधा आहे तसेच फॉर्म आणि फंक्शन ब्रिटिश एअरवेज इंटिग्रेटेड नेटवर्क ग्लोबल रूट स्ट्रक्चर्स हब आणि स्पोक ऑपरेशन्स या घटकांचा येथे समावेश आहे ईस्ट जेट हे स्वतंत्र नेटवर्क राष्ट्रीय नेटवर्क आणि पॉइंट टू पॉईंट ऑपरेशन्स यांसारख्या सुविधा देते आपण अनेक सेवा स्तरांचा अनुभव घेऊ शकतात उदाहरणार्थ आपण कार्यकारी सेवा व्यवसाय सेवा व इकॉनॉमि सेवा अशा अनेक सेवा स्तरांचा अनुभव घेऊ शकतात तसेच आपण आऊटकम इंटरकनेक्टेड डेस्टिनेशन व ऑन टाईम रिलायबिलिटी अशा सेवांचाही अनुभव घेऊ शकतात ईझी जेट हे आपल्याला एकाच गंतव्यावर पोहचवते परंतु त्याच्या या गंतव्यासाठी अनेक उड्डाणे आहेत तर आपल्याकडे या 2 प्रकारच्या सेवा संकल्पना आहेत ज्या 2 भिन्न विमान कंपन्याकडून पुरविल्या जातात आता सेवेच्या संकल्पना पाहुयात तर पूर्वीच्या धड्यात सांगितल्या प्रमाणे ऑनरन ऑटो रिक्षा सेवेला 4 गुणांच्या दृष्टीने लिहीले जाऊ शकते प्रथम म्हणेज मूल्य विश्वसनीय पिक अप आणि आरामदायक दारोदारी प्रवास हे सेवेचे मूल्य आहे फॉर्म आणि फंक्शन हे फ्लीट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे एफएम रेडिओ आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासोबत आपण आरामदायक ऑटो रिक्षाचा अनुभवघेऊ शकता तर याचा परिणाम काय होईल तर ऑटो रिक्षासाठी कमीत कमी वेळ प्रतीक्षा करावे लागेल दारापर्यंत प्रवासाची सुविधा प्राप्त होईल तर सेवा संकल्पनेला मूल्य स्वरूप व कार्य अनुभव आणि परिणामाच्या दृष्टीने अशा प्रकारे टिकवून ठेवावे लागते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हे आपणास मदत करेल